नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या या कोर्सच्या चौथ्या आठवड्यात आपले स्वागत आहे मागील आठवड्यांमध्ये मागील मॉड्यूल्समध्ये आम्ही मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीची मूलभूत माहिती एस पॅरामीटर्स सारख्या सर्किटचे वैशिष्ट्यीकृत विविध घटक आणि विश्लेषणाच्या पद्धती समाविष्ट केल्या होत्या या मॉड्यूलमध्ये आपण वापरलेले वास्तविक मायक्रोवेव्ह घटक पाहू म्हणून आपण या घटकांची चर्चा कशी करणार आहोत हे प्रत्येक घटकाच्या पोर्ट्सच्या संख्येवर आधारित आहे तर आपण प्रथम 1पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइससह सुरूवात करू आणि नंतर आपण 2 पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइस त्यानंतर 3 पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइस आणि इतर असे पुढे जाऊ तर आता आपण 1 पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइससह प्रारंभ करूया आता हे मॉड्यूल केवळ निष्क्रिय घटकांशी संबंधित आहे आम्ही नंतरच्या मॉडेलमध्ये करणाऱ्या सक्रिय घटकांची चर्चा करीत नाही तर आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा एक पोर्ट उपकरणांवर चर्चा करणार आहोत नंतर आपण 2 पोर्ट उपकरणांवर जाऊ तर आपण प्रथम 1 पोर्ट डिव्हाइससह प्रारंभ करूया आता 1 पोर्ट डिव्हाइसमध्ये फक्त एक पोर्ट आहे म्हणूनच ते मूलत परस्पर आहे आणि जर हे लॉसलेस असेल तर एकसमान स्थिती म्हणजे एस एस एच हरमिटियन यू च्या बरोबरीने असेल हे फक्त एस 11 वर्ग बरोबर एक असे रूपांतरीत होईल जे या बदल्यात तर हा असा लॉसलेसनेस आहे जो या स्थितीला नेईल आणि येथून आपण असे मिळवू शकतो की S11 हा 1 च्या बरोबर असेल अशा पोर्ट डिव्हाइसेसची काही उदाहरणे म्हणजे शॉर्ट्स कधी कधी आपल्याला शॉर्ट लोड किंवा ओपन लोड किंवा मॅच लोडची आवश्यकता असते तथापि आपण प्रत्यक्षात ही उपकरणे बनवित असताना आपल्याला काही बाबी विचारात घ्याव्या लागतील उदाहरणार्थ आपण एक शॉर्टेड टर्मिनेशन म्हणजे संक्षिप्त समाप्ती पाहू संक्षेप किंवा संक्षिप्त रुप शॉर्टेड टर्मिनेशन म्हणजे व्याख्येनुसार शॉर्ट सर्किट परंतु आपण अशी गोष्ट कशी तयार करू शकतो आता समजा हा शॉर्ट आहे शॉर्ट राबविण्याचा हा सोपा मार्ग आहे तुम्हाला माहिती असेलच शॉर्ट राबविण्यासाठी ही एक आतील कंडक्टर आणि बाह्य कंडक्टर असलेली एक कोऍक्सियल किंवा सह अक्ष केबल आहे शॉर्टची अंमलबजावणी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे बाह्य कंडक्टर थेट आतील कंडक्टरला जोडणे परंतु अशा साध्या कनेक्शनची समस्या म्हणजे फ्रिजिंग फिल्ड्स आहे अशी बरीच फ्रिजिंग फिल्ड्स तयार होतील आणि फ्रिकवेन्सी म्हणजे वारंवारता वाढत असताना शॉर्टची गुणवत्ता कमी होईल तर या शॉर्टची अंमलबजावणी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आतील आणि बाह्य मार्गदर्शक यांच्यात एकच जुळणी न ठेवता खरोखरच संपूर्ण कनेक्शन म्हणजे जुळणी करणे म्हणजे काय ते म्हणायचे तर हे माझे आतील कंडक्टर आहे आणि हे माझे आहे बाह्य कंडक्टर आणि समजा की हे दुसरे टोक आहे जे शॉर्ट झाले आहे तर मी शॉर्टला जोडणाऱ्या तारेच्या तुकड्याऐवजी डिस्कचा वापर करतो संपूर्ण तळाचा वापर करतो किंवा या अंतर्गत कंडक्टरचा अंतर्गत भाग बाह्य कंडक्टरच्या पायाशी जोडलेला असतो तर शॉर्टची अंमलबजावणी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे तसेच समजा की मला ओपन टर्मिनेशन किंवा फक्त ओपन कार्यान्वित करायचे असल्यास तर पुन्हा समजा मी माझ्या कोऍक्सिअल केबलचे क्रॉस सेक्शनल दृश्य घेईन आणि समजा की जर माझे बाह्य मार्गदर्शक फक्त या स्तरावर असतील तर या ठिकाणी पुष्कळ फ्रिजिंग फिल्ड्स असतील आणि यामुळे ओपन टर्मिनेशनची गुणवत्ता ढासळू शकते म्हणूनच बाह्य कंडक्टरनी ओपन टर्मिनेशन योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी मी येथे हे सांगू इच्छितो की ओपन टर्मिनलची व्यवहारात अंमलबजावणी करणे फारच अवघड आहे कारण पराजिवींची उपस्थिती पूर्णपणे काढून टाकणे शक्य नाही परंतु जर आपण अंतर्गत कंडक्टरच्या संदर्भात बाह्य कंडक्टरची लांबी वाढवत असाल तर फ्रिजिंग कॅपेसिटन्स किंवा फ्रिजिंग फील्डची समस्या काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते मॅच लोडची अंमलबजावणी कशी करावी अंमलबजावणीचा एक मार्ग आपण पाहिलेल्या शॉर्ट लोड प्रमाणेच आहे जेव्हा आपल्याकडे डिस्क असते तसेच आपल्याकडे अंतर्गत कंडक्टर असतो तेव्हा तो कंडक्टर लहान करण्याऐवजी आपण इतर काही वस्तूंनी अंतर्गत कंडक्टरला जोडतो आणि अशाप्रकारे काय होते हे आहे की सामग्रीची भिन्न वाहकता किंवा प्रतिरोधकता शॉर्टच्या तुलनेत उच्च इम्पिडन्सचा देते आणि अशा प्रकारे आपल्याला हे मॅच लोड मिळते समजा जुळणीसाठी 50 ओहमची आवश्यकता असल्यास दोन प्रकारचे कंडक्टर आहेत हा भाग फक्त एक धातू आहे आणि हा भाग उच्च प्रतिरोधकतेची सामग्री आहे आणि जेव्हा दोन्ही एकत्र करू शकतात तेव्हा एक मॅच लोड तयार होईल परंतु नंतर या डिस्क आणि अंतर्गत कंडक्टरच्या सीमेवरील किंवा जंक्शनच्या दरम्यान या प्रकारच्या अंमलबजावणीत समस्या निर्माण होते कारण या सीमेवर तीव्र संक्रमण असल्याने इम्पिडन्स जुळणी परिपूर्ण होणार नाही आणि तेथे या सीमेवर आतील कंडक्टर आणि बाहेरील कंडक्टर आणि डिस्कच्या बेसवर रिफ्लेकशन अर्थात परावर्तन असू शकतात तर हे टाळण्यासाठी आपल्याकडे समान गोष्ट आहे येथे दर्शविल्याप्रमाणे एकसमान रुंदीऐवजी आतील कंडक्टर व बाह्य कंडक्टरसह रुंदी हळू हळू अशा प्रकारे बदलू शकते हे टेपर्ड अंमलबजावणीसारखे आहे आणि या टेपरमुळे इम्पिडन्स 50 ओहम आहे परंतु या संरचनेच्या भूमितीमुळे या टोकाच्या तीव्र संक्रमणामुळे या घटनेच्या तुलनेत इम्पिडन्स जुळणी अधिक परिपूर्ण आहे येथे अनेक प्रतिबिंब असू शकतात एका वेव्हगाइडमध्ये किंवा मध्ये तर ही ती उदाहरणे आहेत जी मी 2 कंडक्टर वेव्हगाइडसाठी दाखविली सिंगल कंडक्टर वेव्हगाईडसमध्ये अंमलबजावणी करण्याचा मार्ग म्हणजे असे समजा की ही आपली वेव्हगाइड आहे त्यानंतर तीव्र संक्रमण होऊ नये म्हणून आपल्याकडे अशी अंमलबजावणी होऊ शकते तर येथे वेज शिफ्टची रचना आहे आणि एका माध्यमातून दुसर्या माध्यमात अचानक संक्रमण येण्याऐवजी आपल्याकडे वेज रचना आहे जी हळूहळू आकार बदलते आणि ती टेपरच्या तत्त्वाचे अनुसरण करते आणि त्याद्वारे एकाधिक परावर्तने टाळली जातात किंवा भूमितीच्या प्रकाराविरूद्ध भूमिती देखील लागू केली जाऊ शकते त्यास स्पाइक अंमलबजावणी म्हणतात स्पाइकमध्ये उलट मी म्हणालो त्याऐवजी या मार्गाने जाणे या मार्गाने येऊ शकते तर हे असे काहीतरी असेल तर येथे आपल्याकडे स्ट्रक्चर सारख्या पोइंट स्पाइक आहेत आणि ते आवश्यक प्रतिबाधा जुळवते तर ही स्पाइक आहे आणि ही वेज आहे तर ही काही पोर्ट उपकरणे आहेत जी सामान्यत वापरली जातात चला काही 2 पोर्ट उपकरणांवर जाऊ तर 2 पोर्ट डिव्हाइसेस 2 पोर्ट डिव्हाइसेससाठी आपण आधीपासूनच एस पॅरामीटर्सच्या गुणधर्मांवर चर्चा केली आहे आपण ते गुणधर्म पुन्हा पाहूया तर आपण पाहिले की 2 पोर्ट नेटवर्कशी संबंधित 4 एस पॅरामीटर्सपैकी जर आपल्याला फक्त एस 11 परिमाण फेजर किंवा एस 11 ची आर्ग्युमेंट ज्याला मी थिटा 1 म्हणतो आणि एस 22 ची आर्ग्युमेंट ज्याला मी थिटा 2 म्हणतो याबद्दल माहिती मिळाली तर त्यानंतर ते पूर्णपणे लॉसलेस आणि परस्पर प्रणालीला दर्शवू शकते आता 2 पोर्ट डिव्हाइसेसची काही उदाहरणे म्हणजे बेंड्स डिसकंटिन्यूटिज ट्रांझिशन्स मोड सप्रेसेस अटेन्युएटर्स आणि फिल्टर्स आता फिल्टर ही 2 पोर्ट डिव्हाइसेस आहेत परंतु नंतर ते इतके विस्तृतपणे आहेत की या फिल्टर्सचे बरेच प्रकार आहेत आपण फिल्टरची चर्चा वेगळ्या मॉड्यूलमध्ये करू परंतु आता सामान्यत वापरल्या जाणाऱ्या अन्य 2 पोर्ट उपकरणांवर आपण चर्चा करूया तर बेंड्स असे असतात की आपल्याकडे या दिशेने प्रवास करणारी ट्रांसमिशन लाइन आहे आणि या दिशेने प्रवास करणारी आणखी एक ट्रान्समिशन लाइन आहे तर दोन्हींमधील कनेक्शनला बेंड म्हणतात हे बेंड आहे कारण ते ट्रांसमिशन लाइनच्या दिशेला बेंड करते तर सामान्यपणे या बेंडसाठी 2 लोकप्रिय डिझाईन्स आहेत एक म्हणजे रेडियल अंमलबजावणी म्हणून ओळखले जाते तर रेडियल अंमलबजावणी बेंडची बाह्यरेखा वर्तुळाकार होते आणि समजा आर त्या वर्तुळाची त्रिज्या असेल आणि डब्ल्यू ट्रान्समिशन लाइनची रूंदी असेल तर सर्वसामान्य नियमाप्रमाणे आर हा तीन पट डब्ल्यूपेक्षा जास्त असावा बेंडची आणखी अंमलबजावणी म्हणजे त्याला मिटरड बेंड म्हणतात तर आपल्यास जाणण्याचा सोपा मार्ग पुढील आयताकृती कनेक्शनच्या पुढील भागावर बेंड यासारखे असू शकते यासह समस्या येथे आणि येथे तीव्र संक्रमणामुळे आहे येथे एकाधिक परावर्तने होण्याची शक्यता आहे म्हणूनच येथे मायटर्ड बेंड या आयताकृती बेंडसारखेच आहे फक्त बाह्य पृष्ठभाग याप्रकारे चॅमफर केलेला आहे आणि पुन्हा सर्वसामान्य नियमाप्रमाणे डब्ल्यू ही ट्रान्समिशन लाइनची रुंदी असेल आणि ए या विभागाची लांबी असेल तर ए हा डब्ल्यूच्या 1 8 पट असावा पुढील प्रकारातील 2 पोर्ट डिव्हाइस ज्याचा मी उल्लेख करीत होतो ते म्हणजे डिसकंटिन्यूइटी तर डिसकंटिन्यूइटी एका अर्थाने बेंड सारखेच आहे जे बेंड दोन भिन्न ट्रांसमिशन लाईन्सला जोडते डिसकंटिन्यूइटी 2 भिन्न प्रकारच्या वेगवेगळ्या रुंदीच्या 2 ट्रान्समिशन लाइन भिन्न वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सना जोडते उदाहरणार्थ असे समजा की आपल्याकडे या रूंदीची 1 ट्रांसमिशन लाइन आहे आणि या रूंदीची दुसरी लाईन आहे आणि समजा ही बाह्य कंडक्टर आहे तर समजा आपल्याकडे दोन कॉऍक्सियल रेखा आहेत ज्या वेगवेगळ्या जाडीच्या आहेत जेथे अंतर्गत कंडक्टर वेगळ्या जाडीचे आहेत आणि म्हणूनच भिन्न वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स आहेत तर ही रचना जी या प्रकारची रुंदीची कॉऍक्सियल केबल या आतील रुंदीच्या कॉऍक्सियल केबलशी जोडते हीच डिसकंटिन्यूइटी आहे तर अंमलबजावणी करण्याचा एक मार्ग म्हणजे दोन्हीमध्ये थेट जोडणी करणे अंमलबजावणी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गॅप अंमलबजावणी म्हणून ओळखले जाते तर गॅप अंमलबजावणीमध्ये आपण त्यांना कनेक्ट करू नका त्याऐवजी अंतर ठेवा आणि इंटर कॅपेसिटन्स इंटर ट्रान्समिशन लाइन कॅपेसिटन्स हा एक माध्यम आहे ज्याद्वारे एका वेव्हगाइडमधून दुसर्या वेव्हगाइडकडे ऊर्जा वितरित केली जाते तर ही एक गॅप अंमलबजावणी आहे येथे कॅपेसिटीन्स प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाही हे मी फक्त प्रतीक म्हणून दर्शविले आहे हे दोन्हींमधील एक कॅपेसिटन्स आहे या कंडक्टरमध्ये काही संबंध नाही हा एका वेगळ्या रुंदीचा हा अंतर्गत कंडक्टर आणि हा भिन्न रुंदीचा अंतर्गत कंडक्टर आहे काहीवेळा आपल्याला माहिती आहे की आपल्याला वेव्हगाइडमध्ये एक इंडक्टिव्ह मापदंड लावायचा आहे तर समजा आपल्याकडे असे वेव्हगाइड आहे आणि आपण 2 मेटलिक पट्ट्या जोडल्या आहेत ज्या अधिक रुंदी असलेल्या पृष्ठभागाशी जोडतील तर या वेव्हगाईडमध्ये मी हे वेगळ्या प्रकारे काढू शकतो मागील व्हिडिओवरून हे स्पष्ट होऊ शकत नाही तर आपल्याकडे वेव्हगाईड आहे तर जर आपल्याकडे पृष्ठभागाला जोडणार्या या पट्ट्या असल्यास ज्यांची दोन पृष्ठभागाच्या रुंदीपेक्षा जास्त आहे तर यामुळे एक इंडक्टिव्ह प्रभाव तयार होतो आता एकल कंडक्टर वेव्हगाइड्समध्ये आपण मला विचारू शकता की इंडक्टिव्ह प्रभाव काय आहे याचा सहज अर्थ असा आहे की विद्युत क्षेत्र बनलेले आहे यामधून गेल्यानंतर इलेक्ट्रिक फील्डचा फेज चुंबकीय क्षेत्राच्या फेजच्या पुढे आहे तर तो प्रेरक प्रभाव आहे आठवा आम्ही ई आणि एच फील्डचे गुणोत्तर म्हणून इम्पिडन्स व्याख्या केली होती आता जर आपण या मॉनिटरवरील स्लाइडवर थोडा वेळ परत जाऊ शकतो तर आपण हे अधिक स्पष्टपणे पाहु शकतो म्हणून जर आपल्याकडे या धातूच्या पट्ट्या जास्त रुंदी असलेल्या पृष्ठभागाशी जोडल्या गेल्या तर याचा एक इंडक्टिव्ह परिणाम होईल आणि जर आपल्याकडे या मेटल पट्ट्या असतील येथे दर्शविल्यानुसार कमी रुंदी असलेल्या पृष्ठभागाशी जोडल्या गेल्या तर यामुळे कॅपेसिटिव्ह प्रभाव तयार होतो आणि जर दोन्ही अस्तित्त्वात असतील तर त्याचा मूलत एकत्रित इंडक्टिव्ह आणि कॅपेसिटिव्ह परिणाम होतो जो मुळात एक रेझोनेटरचा असतो तर जर आपण आपल्या लिखित स्लाइडवर परत येऊ शकलो तर काही इतर तर ही अशी आहे की मागील चर्चा ही वेव्हगाइडमध्ये इंडक्टिव्ह आणि कॅपेसिटिव प्रभावांचा परिचय देण्यासाठी होती जर आपल्याला को ऍक्सियल डीसकंटिन्यूटीसारखी समस्या असेल तर आपल्याकडे एका विशिष्ट आंतरिक कंडक्टिव्ह वेव्हची एक को ऍक्सियल केबल आहे आणि आपल्याला ती वेगळ्या आंतरिक कंडक्टिव्ह वेव्हच्या दुसर्या को ऍक्सियल केबलशी जोडायची आहे तर ते प्रकरण पाहू समजा आपल्याकडे यासारखे एक वेव्हगाइड आहे आणि दुसर्या वेव्हगाइडशी यासारखे जोडलेले आहे आणि हे खरोखर एक कॅपेसिटन्स आहे हे खरोखर एक कॅपेसिटिव प्रभाव तयार करते हे शंट कॅपेसिटन्सद्वारे मॉडेल केले जाऊ शकते दुसरीकडे येथे डीसकंटिन्यूटी कडेच्या बाजूने आहे ती कड जी दोन्हीमधील कमी रुंदीची आहे तर ही एक कड आहे आणि ही दुसरी कड आहे या कडेची रुंदी कमी आहे आणि ही डीसकंटिन्यूटी त्या कडेशी आहे विस्तृत कडेच्या दुसर्या कडेची लांबी किंवा रुंदी समान आहे जर आपण हे दुसर्या मार्गाने केले तर ते म्हणजे डीसकंटिन्यूटी पातळ कडेऐवजी रुंद कडेशी असेल तर ती यासारखे काहीतरी दिसेल आणि प्रत्यक्षात तो एक इंडक्टिव्ह प्रभाव असेल हे या शंट इंडक्टरद्वारे मॉडेल केले जाऊ शकते नंतर तेथे आणखी 2 पोर्ट डिव्हाइसेसचा वर्ग आहे जो ट्रांझिशन्स म्हणून ओळखले जातो आता जेव्हा आपण आपले पीसीबी बोर्ड काही उपकरण किंवा स्त्रोताशी किंवा स्पेक्ट्रम अनालायझर सारख्या काही मापन उपकरणाशी जोडता तेव्हा सामान्यत की पीसीबी बोर्डावरील हा ट्रांसमिशन लाईनचा भाग असेल तर त्यास लाँचर म्हणतात तो जोडला जातो आणि तो लाँचर आउटपुट पॉईंटकडे नेतो जो येथे आहे नंतर आपण जोडू आपले बाह्य केबल या आउटपुट पॉईंटशी कनेक्ट केले जाते तर बऱ्याच प्रकारचे लाँचर आहेत त्यापैकी काहींना एसएमए बीएनसी असे म्हणतात आणि उदाहरणार्थ एसएमए संक्रमण किंवा ट्रांझिशन एसएमए लाँचरचा आकार यासारखा आहे आणि त्याचे समकक्ष सर्किट लो पास फिल्टर सारखे आहे लो पास फिल्टरचे पाय इम्प्लेमेंट हे या लाँचरचे एक टोक आहे आणि हे दुसरे टोक आहे दोन्ही झेड झिरो या वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सशी जुळले आहेत आणि आतील सर्किट किंवा मध्यवर्ती कंडक्टर एक इंडक्टिव्ह प्रभाव प्रदान करते तर मेटल एकावर एक ठेवल्याने कॅपेसिटीव्ह प्रभाव तयार करते हे असे केले जाते जर आपण आपल्या लिखित स्लाइड्सवर परत आलो आणि वारंवार वापरला जाणारा लाँचर किंवा संक्रमणचा दुसरा प्रकार विशेषत जेव्हा आपण दोन कंडक्टर वेव्हगाइडवरून एकल कंडक्टर वेव्हगाइडकडे जात आहोत जर तुम्हाला दोन कंडक्टर वेव्हगाइड हवा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे 2 कंडक्टर वेव्हगाइड्स टीईएम मोडद्वारे एकाच कंडक्टरकडे जातात आणि एकल कंडक्टर वेव्हगाइड्स टीईएम मोड प्रसारित करू शकत नाहीत त्यांना एकतर टीई किंवा टीएम मोडमध्ये याप्रकारात असणे आवश्यक आहे आता केबलसाठी किंवा आयताकृती वेव्हगाइड साठी टीई 10 हा प्रबल किंवा डॉमिनन्ट मोड आहे डॉमिनन्ट मोड तो मोड आहे ज्यामध्ये सर्वात कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असते तर 2 कंडक्टर वेव्हगाइडमध्ये ऊर्जा संप्रेषण टीईएम मोडद्वारे होते आणि आयताकृती वेव्हगाइडमध्ये टीई 10 हा प्रबल मोड आहे तर आपल्याकडे एक कनव्हर्टर असणे आवश्यक आहे जो टीईएम वेव्हला टीई 10 वेव्हमध्ये रुपांतरीत करते ते कसे होते ते पाहूया तर त्याची रचना अशी आहे ही तुमची को ऍक्सियल केबल आहे आणि ही तुमची वेव्हगाइड आहे को ऍक्सियल केबलमध्ये नोड टीईएम असतो आणि म्हणूनच विद्युत क्षेत्राच्या रेषा मध्यवर्ती कंडक्टरवर रेडियल असतात आणि फील्ड्स म्हणून इलेक्ट्रिक पॉवर वेव्हगाइडच्या आतील पृष्ठभागावर पोहोचते फील्ड पॅटर्न किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स अशा प्रकारे बदलतात आणि या बाजूला दिलेल्या वेव्हगाइडची लांबी पाय भागिले दोन आहे हे काय करते की या दिशेने वाहणारी कोणतीही वेव्ह परत परावर्तीत होईल आणि या दिशेने पुढे जाणाऱ्या या वेव्हमध्ये रचनात्मकपणे जोडली जाईल तर हे को ऍक्सियल ते आयताकृती एडाप्टर किंवा संक्रमण आहे मग आपल्याकडे ऍटेन्युएटर्स आहेत आता ऍटेन्युएटर्स सुप्रसिद्ध आहेत आणि प्रतिरोधक नेटवर्क ऍटेन्युएशन प्रदान करू शकते तथापि पॉवर लॉस प्रदान करण्याव्यतिरिक्त ऍटेन्युएटर्सनी इम्पिडन्स जुळवणी देखील प्रदान केली पाहिजे आणि असे करण्यासाठी आपल्याकडे एक साधा आयताकृती वेव्हगाइड आहे त्या वेव्हगाईडमध्ये उच्च प्रतिरोधकतेची काही सामग्री ठेवून आपण ऍटेन्युएटर बनवू शकता ज्यामुळे या उच्च प्रतिरोधक सामग्रीत काही ऊर्जा नष्ट होईल आणि उर्वरित ऊर्जा हस्तांतरित होईल या अंमलबजावणीचा एक चांगला मार्ग म्हणजे आतमध्ये कोणतीही अनियंत्रित आकाराची रचना असण्याऐवजी जर आपल्याकडे या वेव्हगाइडच्या आत एखादी रचना किंवा एखादे कार्ड असेल जे सायनुसायडल आकाराचे असेल तर एका वेळेस इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे विद्युत क्षेत्र रेषा सायनुसायडल आकारासह व्यवस्थित दिशेने जाईल आणि इलेक्ट्रिक फील्ड स्वतः सायनुसायडल असल्याने ऍटेन्युएशन अधिक परिपूर्ण होईल कमी विचलन होईल कारण विद्युत क्षेत्राचा आकार या ऍटेन्युएटरशी परिपूर्णपणे जुळलेला असेल आणि बनावट परावर्तने होणार नाहीत म्हणूनच प्रतिरोधक नेटवर्कचा प्रश्न आहे तोवर आपण फक्त टी किंवा पाय नेटवर्क वापरुन ऍटेन्युएटर बनवू शकतो मी म्हटल्याप्रमाणे ऍटेन्युएटरची कल्पना करणे सोपे आहे कारण त्यास पॉवर लॉस प्रदान करावा लागतो ऍटेन्युएशन म्हणजे पॉवर लॉस म्हणून जेव्हा आपण ऍटेन्युएटरबद्दल बोलू तेव्हा हे दोन आकार या दोन रचना लगेच लक्षात येतात ही टी अंमलबजावणी आहे ही पाय अंमलबजावणी आहे आता पोझार्टच्या पुस्तकात या अंमलबजावणीसाठी उपाय दिले आहेत समजा तुम्हाला अल्फा ऍटेन्युएशन म्हणजे पी आऊट भागिले पी इन इन आहे ते एस 21 वर्गाने दिले आहे जर इनपुट जुळले आणि डिझाइन समीकरणे ही आर1 बरोबर 2 झेड झिरो गुणिले 1 वजा अल्फा भागिले 1 अधिक अल्फा असावीत आर2 बरोबर झेड झिरो वर्ग वजा आर1 वर्ग भागिले 4 भागिले 1 अधिक अल्फा असणे आवश्यक आहे आणि या अंमलबजावणीसाठी जी पाय अंमलबजावणी आहे जी1 बरोबर 2 वाय झिरो गुणिले 1 वजा अल्फा भागिले 1 अधिक अल्फा आणि जी 2 बरोबर वाय झिरो वर्ग वजा जी1 वर्ग भागिले 4 च्या समान असावी तर ही समीकरणे मुळात एकमेकांची द्विरूपे असतात आता एक अंतिम 2 पोर्ट डिव्हाइस ज्याची मी चर्चा करू इच्छितो ते म्हणजे मोड सप्रेसर म्हणून ओळखले जाते तर मोड सप्रेसर्स एक डिव्हाइस एक सर्किट आहे जे विशिष्ट मोडमधून जाण्याची परवानगी देते आणि इतर मोडमधून जाण्याची परवानगी देत नाही आपण हे विशिष्ट सर्किट पाहू या ही एक दंडगोलाकार वेव्हगाइड धातूंच्या समकेंद्री रचनासह आहे येथे काही धातूंच्या रचना आहेत आणि त्यामध्ये धातूच्या तारा असण्याऐवजी रेडियल धातू तारा आहेत हे दर्शविले जाऊ शकते की हेच टीई 01 रिफ्लेक्टर म्हणून ओळखले जाते आणि हे टीएम 01 रिफ्लेक्टर आहे आणि आपण हे सिद्ध करू शकता की यामुळे टीई 01ला जाण्याची परवानगी मिळणार नाही आणि यामुळे टीएम 01 ला जाण्याची परवानगी मिळणार नाही टीई आणि टीएम वेव्हचे उत्तर दंडगोलाकार वेव्हगाइडसाठी दिले आहे ते पोझार्ट यांनी पुस्तकात दिले आहे या सिद्धतेची फक्त एक सूचना आहे कारण या समकेंद्री धातूच्या तारा आहेत येथे ई थीटा ध्रुवीय कोऑर्डीनेट आहे ई फाय घटक शून्य असेल कारण या समकेंद्री धातूच्या तारा आहेत आणि म्हणून त्या विद्युत क्षेत्राचा स्पर्शिका घटक शून्य करतील आणि यामुळे विद्युत क्षेत्राचा रेडियल घटक शून्य घटक होईल तर आता हे दर्शविले जाऊ शकते की जर विद्युत क्षेत्राचा स्पर्शिका घटक तसेच रेडियल घटक शून्य झाला तर टीई 01 मोडचे अस्तित्त्व उरणार नाही आणि त्याचप्रमाणे जर विद्युतीय क्षेत्राचा रेडियल घटक शून्य झाला तर टीएम 01 घटक उरणार नाही तर ही काही 2 पोर्ट डिव्हाइसेस आहेत जी सामान्यत वापरली जातात अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे फिल्टर्स ही देखील 2 पोर्ट डिव्हाइसेसची उदाहरणे आहेत परंतु आपण त्यास एका वेगळ्या मॉड्यूलमध्ये समाविष्ट करू पुढील मॉड्यूलमध्ये आपण 3 पोर्ट डिव्हाइसेस पाहू धन्यवाद